आता आपण नियंत्रित सोर्सचा आणखी एक प्रकार घेऊ जो करंट नियंत्रित करंट सोर्स आहे आणि जसे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सप्रमाणेच आम्ही देखील करंट नियंत्रित करंट सोर्सचा गेन एक करू सामान्यत करंट नियंत्रित करंट सोर्समध्ये आउटपुट करंट जो इनपुट करंटच्या काही कॉन्स्टन्ट k पट असावा आणि तो करंट नियंत्रित करंट सोर्स आणि लोड रेजिस्टन्स चालविणार्या सोर्सच्या इम्पीडन्सपासून स्वतंत्र असावा तसे होण्यासाठी तो शून्याकडे झुकणारा खूप लहान इनपुट रेजिस्टन्स आणि खूप उच्च आउटपुट रेजिस्टन्स देईल आता एमओएस ट्रान्झिस्टर ज्या प्रकारे आहे ज्याचे कंट्रोल आणि कंट्रोलिंग दरम्यान कॉमन टर्मिनल आहे जे सोर्स टर्मिनल आहे दोन्ही बाजूंनी कॉमन आहे असे दिसून आले की आपण फक्त k बरोबर 1 रिअलाईझ करू शकतो तर आम्ही io ii रिअलाईझ करण्याचा प्रयत्न करू पुन्हा व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत जरी काही गेन नसला तरी हे करंट बफर म्हणून उपयुक्त आहे म्हणजे समजा आपल्याकडे काही सोर्स रेसिस्टन्स RS च्या समांतर इम्परफेक्ट करंट सोर्स ii होता आणि आपल्याकडे भार रेसिस्टन्स RL असल्यास आपण ते थेट कनेक्ट केल्यास लोड करंट इनपुट करंटचा फक्त एक अंश असेल आणि हा अपूर्णांक किती आहे हे RS ते RL गुणोत्तरांवर अवलंबून आहे आता जर तुम्ही करंट बफर वापरत असाल तर हा करंट बफर असेल तर त्यात खूप कमी इनपुट रेझिस्टन्स असेल म्हणजे सर्व करंट इनपुटमध्ये जाईल आणि आउटपुट करंट इनपुटच्या अगदी बरोबर असेल तर RS आणि RL च्या मूल्यांची पर्वा न करता आउटपुट करंट लोडमधील करंट इनपुट करंटच्या बरोबरीचे असेल जेणेकरून त्याचा उपयोग होईल एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन हे रिअलाईझ करता येईल तर आपल्याला io ii पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की येथे इनपुट करंट आहे अर्थात आपला असा अर्थ आहे की तेथे करंट सोर्स आहे ज्याचे मूल्य ii आहे आणि अर्थातच ते नॉन आयडल असू शकते खरं तर ते नॉन आयडल असेल अशी अपेक्षा आहे आणि याला समांतर रेसिस्टन्स RS असेल आठवा की व्होल्टेज इनपुटसाठी एक व्होल्टेज सोर्स vi रेसिस्टन्स RS सह सिरीजमध्ये आहे हे आम्ही रिप्रेझेन्ट करतो इक्विव्हॅलेंटली आपण विचार करू शकता की हे करंट सोर्स ii RS च्या समांतर आहे तर हे आपले इनपुट आहे आता सुरुवातीच्या चर्चेत फक्त ते काढण्यासाठी मी RS वगळेल तरीही नंतर मी त्यात ठेऊन त्याचे परिणाम विश्लेषित करीन आता मला io ii पाहिजे आहे आणि हे io काय आहे आमच्याकडे गेट ड्रेन आणि सोर्स टर्मिनलसह एमओएस ट्रान्झिस्टर आहे हे vgs आहे आणि हे करंट gmvgs आहे आणि इन्क्रिमेंटल ड्रेन करंट ड्रेनपासून सोर्सकडे वाहतो आणि तो आउटपुट करंट io असेल तर असा करंट एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये प्रवाहित होतो आणि तो आपल्या सर्किटचा आउटपुट करंट असेल तर हा करंट ड्रेनपासून सोर्सकडे वाहतो आता करंट नियंत्रित करंट सोर्सला रिअलाईझ करण्यासाठी आपल्याला आऊटपुट करंट io ची तुलना ii शी करावी लागेल आणि जर io ii असल्यास आम्हाला vgs कमी करावे लागतील आणि io ii असल्यास आम्हाला vgs वाढवावे लागतील आता अखेरीस या ब्लॉकचे आऊटपुट करंट लोडशी जोडले जाणे आवश्यक आहे त्यामुळे ड्रेन ते सोर्सपर्यंत करंट वाहू शकेल आम्ही या टर्मिनलपैकी एक लोडशी जोडू शकतो आणि ही तुलना इतर टर्मिनलवर करू शकतो आता जर तुम्ही जवळून अनुसरण करत असाल आणि आधीच्या व्याख्यानात आम्ही काय केले असेल ते तुम्हाला आठवत असेल तर आपण पहात आहात की आम्ही हे खरोखर आधी केले आहे आपण काय म्हणत आहोत की येथे एमओएस ट्रान्झिस्टरचा id ड्रेन करंट मला या id चे नाव बदलू द्या आम्हाला ते id किंवा io ii च्या समान करायचे आहे आता आम्ही हे कुठे केले आहे आम्ही एक एमओएस ट्रान्झिस्टरच्या ड्रेन बायस करंटला दिलेल्या करंट io च्या समान केले आहे जे आम्ही आधीच केले आहे म्हणून आम्ही हे बायसिंगसाठी केले आहे आता आम्ही हे सिग्नलसाठी करू आता असे दिसून आले आहे की सिग्नलसाठी करण्याचा सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे सोर्स फीडबॅक बायसिंगची अनिवार्यपणे कॉपी करणे आम्ही येथे काय करतो आमच्याकडे एक विशिष्ट ड्रेन करंट ID आहे आणि आम्हाला तो आपल्याला करंट सोर्सइतका बनवायचा आहे तर मी इतर io बरोबर गोंधळ न करण्यासाठी त्याला I1 म्हणूया आम्ही ID I1 बनवू इच्छित आहोत आम्ही या दोघांना एकत्र जोडले जेणेकरून फरक पॅरासिटिक कॅपेसिटरमध्ये जाईल आणि जर ID I1पेक्षा जास्त असेल तर तो सोर्सचा व्होल्टेज वाढवितो ज्यामुळे ID चे मूल्य कमी होईल गेट निश्चित व्होल्टेजशी जोडलेले आहे आणि जर ID I1 पेक्षा कमी असेल तर कॅपेसिटरमधून करंट बाहेर काढला जाईल सोर्स व्होल्टेज कमी होईल VGS वाढेल आणि करंट वाढेल आता हे सिग्नलद्वारेसुद्धा करण्याचा सोयीचा मार्ग आहे तर आपल्याला काय करायचे आहे एमओएस ट्रान्झिस्टरचा ड्रेन करंट त्याप्रमाणे वाहत आहे आणि आम्ही आपला इच्छित करंट कनेक्ट करतो या प्रकरणात हे इनपुट करंट आहे म्हणून आम्ही तेथे त्याला ii म्हणतो तर काय होते आपल्याकडे येथे ii आहे आणि तेथे id आहे गेट लहान सिग्नल ग्राउंडशी जोडलेला आहे येथे हे काही निश्चित व्होल्टेजशी जोडलेले आहे परंतु या प्रकरणात आम्ही ते फक्त ग्राउंडवर कनेक्ट करतो आता काय होते आपण पूर्वीप्रमाणेच घडणारी कल्पना करू शकता आपण येथे पॅरासिटिक कॅपेसिटन्सची कल्पना करू शकता आणि हा फरक id ii त्यामध्ये जाईल आणि सुरुवातीला id खूपच लहान असल्यास काय होते तर हे करंट नकारात्मक होईल म्हणून Cp मधून करंट बाहेर काढला जाईल सोर्स व्होल्टेज कमी होईल vgs वाढेल आणि id वाढेल आणि अगदी उलट घडेल id खूप मोठा आहे आता id ड्रेनमधून सोर्सकडे वाहत आहे म्हणून आम्ही ड्रेनमधून वाहणाऱ्या भागास ते लोडशी जोडण्यासाठी वापरू शकतो ते एक लोड आहे आणि उदाहरणार्थ आपण कल्पना करू शकता की हा रेसिस्टन्स आहे म्हणूनच ते त्यासाठी तिथे आहे या प्रकरणात मी या योजनेबद्दल अधिक तपशीलवार चर्चा केली नाही परंतु दिलेला करंट ii पासून ट्रांझिस्टरचा आउटपुट करंट किंवा ड्रेन करंट तयार करत आहे आम्ही बायसिंगसाठी हे आधीच केले आहे येथे आम्ही हा एकूण करंट id या दिलेल्या करंट I1 च्या समान बनविला आहे आता एकूण करंटसाठी जे लागू होते ते इन्क्रिमेंटल करंटसाठी निश्चितपणे लागू होते आणि आम्ही नेमकी तीच योजना वापरली निगेटिव्ह फीडबॅक क्रिया या Cp मध्ये किती करंट वाहते हे पाहून आणि ते फरक id ii वर अवलंबून असते तर हा आपला करंट बफर किंवा करंट नियंत्रित करंट सोर्स आहे किंवा कमीतकमी असा एक ब्लॉक मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे आता आपण पाहू शकता की स्टेडी स्टेट मध्ये कॅपेसिटरद्वारे कोणताही करंट वाहात नाही आणि हा सर्व ii येथून जाईल याचा खरोखरच अर्थ असा आहे की vgs स्वतःस समायोजित करेल जेणेकरून येथे वाहत असलेला करंट gm पट vgs ii समान असेल आता हे खरोखर ते करते की नाही हे तपासण्यासाठी आणि त्याचे इनपुट आणि आउटपुट रेसिस्टन्स काय आहेत हे पाहण्यासाठी आम्ही त्याचे पुढे विश्लेषण करू शकतो